कंट्रोल्ड सोर्सेस युसिंग ए मॉस ट्रान्सिस्टर इंट्रोडक्शन तर आतापर्यंत आम्ही एनएमओएस ट्रान्झिस्टर वापरुन कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर बद्दल चर्चा केली आहे ज्यामध्ये ट्रान्झिस्टरला बायस करण्याच्या विविध योजनांचा समावेश आहे यापूर्वी मी असे म्हटले होते की एनएमओएस ट्रान्झिस्टर हे फक्त एक उदाहरण आहे आज एमओएस ट्रान्झिस्टर वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय डिव्हाइस आहे परंतु इतर साधने वापरुन एम्पलीफायर डिझाइन करण्यासाठी मी ज्या तत्त्वांचे वर्णन केले आहे तेच तत्त्वे आपण वापरू शकता या धड्यात आपण काय करणार कि इतर उपकरणांकडे पाहू जे भूतकाळात आहेत आणि कदाचित भविष्यकाळात समोर येतील आणि हे दर्शवेल की मूलत आपण डिव्हाइसची कॅरॅक्टरिस्टिक्स रचत आहात आणि तेथून ऍम्प्लिफायरसाठी योग्य ऑपरेटिंग पॉईंट निवडत आहात आणि आशा आहे की भविष्यकाळात कोणतेही डिव्हाइस समोर आले आपण कॅरॅक्टरिस्टिक्स पाहण्यात सक्षम असाल आणि ऑपरेटिंग पॉईंट योग्यरितीने सेट केले पाहिजे आणि त्यास एम्पलीफायर म्हणून वापरावे किंवा आपल्या इच्छेनुसार इतर कोणत्याही कार्यासाठी ते वापरावे आता जर आपण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहासाकडे पाहिले तर व्हॅक्यूम ट्यूब म्हणून ओळखले जाणारे हे उपकरण अस्तित्त्वात आले आणि ते बर्यापैकी लोकप्रिय झाले आणि बर्याच अनुप्रयोगांमध्ये सिग्नल ऍम्प्लिफाय करण्यासाठी सर्वप्रथम ते वापरले गेले आणि त्या प्रकारच्या ऍम्प्लिफायर उपकरणांपैकी पहिले म्हणजे ट्रायड म्हणून ओळखले जाते आणि ट्रायडचे असे काहीतरी प्रतीक होते हे तीन टर्मिनल आहेत जे एमओएस ट्रान्झिस्टरच्या ड्रेन गेट सोर्सशी संबंधित आहेत ड्रेन प्लेट किंवा एनोड म्हणून ओळखल्या जाणार्याशी अनुरुप आहे आणि सोर्स कॅथोड म्हणून ओळखल्या जाणार्याशी संबंधित आहे आणि गेट ग्रिड म्हणून ओळखल्या जाणार्याशी संबंधित आहे आणि व्हॅक्यूम ट्यूब योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी आपल्याला एक हीटर देखील घ्यावा लागला होता या गोष्टी ज्या पद्धतीने कार्य करतात ते कॅथोड गरम करणे जेणेकरून ते इलेक्ट्रॉन उत्सर्जित करतात आणि ते एनोडद्वारे पकडले जातात आणि एनोडद्वारे मिळवलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ग्रीडवरील व्होल्टेजद्वारे नियंत्रित होते तर आपण पाहू शकता की एमओएस ट्रान्झिस्टरच्या टर्मिनलशी अगदी जवळचा व्यवहार आहे हे VGS असेल आणि एनोड आणि कॅथोड दरम्यान व्होल्टेज VDS असेल फक्त एकच फरक म्हणजे आपण लागू केलेल्या व्होल्टेजेसच्या ऍब्सल्यूट मूल्यामध्ये हे लक्षात येते की VGS ग्रिड ते कॅथोड व्होल्टेज नेहमी शून्यापेक्षा कमी असेल आणि ड्रेन सोर्स व्होल्टेज इक्विव्हॅलेंट काय आहे एनोड ते कॅथोड व्होल्टेज किंवा प्लेट ते कॅथोड व्होल्टेज शेकडो व्होल्ट्समध्ये असेल आता एमओएस ट्रान्झिस्टर प्रमाणेच ग्रीड करंट खूपच लहान होता आणि आपण येथे पाहू शकता येथे जे दर्शविले गेले आहे ते कॅरॅक्टरिस्टिक्स आहे जे येथे दर्शविलेले कॅरॅक्टरिस्टिक्स आहे ते विशेषत ID विरुद्ध VDS आहेत मी त्यांना Iout विरुद्ध Vout असे म्हटले आहे मूलतः ट्रायडची आउटपुट कॅरॅक्टरिस्टिक्स आणि आपण ग्रिड व्होल्टेजच्या भिन्न मूल्यांसाठी किंवा VGS च्या भिन्न मूल्यांसाठी ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्स म्हणून विचार करू शकता आपण हे पाहू शकता कि शून्य व्होल्ट वजा एक वजा दोन आणि असेच तर एमओएस ट्रान्झिस्टर प्रमाणेच जसे VGS वाढते जेव्हा मी म्हणतो की येथे वाढते तेव्हा ते कमीतकमी निगेटिव्ह होत आहे करंट वाढेल आता एमओएस ट्रान्झिस्टर मधील आणि ह्यामधील एक मुख्य फरक कॅरॅक्टरिस्टिक्स मुळात येथे दिलेली कर्व आहेत आपण पहात असलेला मुख्य फरक म्हणजे VDS च्या विशिष्ट मूल्याच्या पलीकडे एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये आहे फ्लॅट कॅरॅक्टरिस्टिक्स मिळेल आणि तोच एम्पलीफायरच्या ऑपरेशनचा रिजन आहे तथापि या प्रकरणात आपल्याला फ्लॅट रिजन अजिबात दिसत नाही करंट वाढत आहे आणि खरं तर ते एमओएस ट्रान्झिस्टरच्या या रिजनमधील कॅरॅक्टरिस्टिक्ससारखे दिसते ते मूळच्या जवळपास एमओएस ट्रान्झिस्टरच्या या रिजनमधील कॅरॅक्टरिस्टिक्ससारखे दिसते स्लोप नगण्य नाही स्लोप खूप जास्त आहे आणि खरं तर या रिजनला ट्रायड रिजन म्हणतात कारण या रिजनमधील कॅरॅक्टरिस्टिक्स ट्रायडच्या कॅरॅक्टरिस्टिक्ससारखे आहे तर हे एक आदर्श ऍम्प्लिफायर नाही त्यात सर्व इच्छित कॅरॅक्टरिस्टिक्स नाहीत परंतु तरीही आपण एम्पलीफायर्स बनवू शकता आणि ते वापरले जात होते आता नंतर डिव्हाइसला अधिक चांगले कसे करावे त्यांनी काय केले याविषयी लोकांना कल्पना आली म्हणून आमच्याकडे ट्रायडचे प्लेट ग्रीड आणि कॅथोड तीन टर्मिनल आहेत आणि विविध तांत्रिक कारणांसाठी ज्याबद्दल मी येथे चर्चा करणार नाही त्यांना आढळले की ते आणखी एक टर्मिनल जोडू शकतात आणि ते अधिक चांगले काम करेल आणि या टर्मिनलला बायस करणे आवश्यक आहे की पॉजिटीव्ह व्होल्टेज ड्रेनच्या समान किंवा त्याहूनही जास्त आहे आणि त्या डिव्हाइसला टेट्रॉड म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये चार इलेक्ट्रोड आहेत आणि दुसर्या एखाद्यास आढळले की ते आणखी चांगले होईल जर आपण येथे पाचवा इलेक्ट्रोड जोडला आणि हे निगेटिव्ह व्होल्टेजने बायस करावे तर बहुतेक सर्किट्समध्ये ते ग्राउंडशी जोडलेले आहे आणि अशा डिव्हाइसला पेंटोड म्हणून ओळखले जाते आणि येथे मी Iout विरुद्ध Vout दर्शवितो मुळात पेंटोडची ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्स ट्रायड प्रमाणेच ग्रीड किंवा गेट व्होल्टेज निगेटिव्ह आहे मी आशा करतो की आपण येथे पहाल येथे गेट व्होल्टेज शून्य आहे आणि येथे ते वजा चार वजा सहा व इतर बरेच आहेत म्हणून गेट व्होल्टेज जितके अधिक पॉजिटीव्ह होते करंट वाढते आणि आपण हे देखील पाहू शकता की कॅरॅक्टरिस्टिक्सचा हा भाग हे मॉस्फेटसारखे आहे एक फ्लॅट रिजन आहे ज्याचा अर्थ असा आहे की पेंटोड हे ट्रायडपेक्षा अधिक चांगले ऍम्प्लिफायर यंत्र आहे लक्षात ठेवा आम्ही काहीही करण्यापूर्वी ऍम्प्लिफायरचे कॅरॅक्टरिस्टिक्स कशे असावे हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आढळले की y22 अगदी लहान शून्याच्या जवळ असावे आणि आपण स्पष्टपणे पाहू शकता की पेंटोडचे y22 जवळजवळ असेच असावे जे ट्रायडसाठी अजिबात होत नाही तर एमओएस ट्रान्झिस्टर आणि पेंटोडमध्ये काय फरक आहे विशेषत आज जेव्हा आपण एमओएस ट्रान्झिस्टरबद्दल बोलतो तेव्हा एक प्रचंड विविधता नक्कीच असते परंतु बहुतेक एम्पलीफायर उपकरणांसाठी x अक्ष VDS काही व्होल्ट असेल तर बहुतेक येथे तुम्ही पाहु शकता की हे पाचशे व्होल्टपर्यंत जात आहे परंतु तत्त्वे तंतोतंत एकसारखेच आहेत आपण येथे काही ऑपरेटिंग पॉईंट निवडता आणि तेथे आपल्या अॅम्पलीफायरवर बायस करा जेणेकरून आपल्याला खूप चांगला गेन मिळेल नक्कीच आपल्याला हे सर्किट बनवण्याबद्दल अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण पाच व्होल्टऐवजी आपल्याकडे पाचशे व्होल्ट आहेत आणि आपण सर्किटमध्ये कुठेही आकृती चिकटवून ठेवू शकत नाही आणि विद्युत शॉक लागू शकतो इत्यादी परंतु पेंटोड अगदी एमओएस ट्रान्झिस्टर सारखाच आहे आणि हे एक अतिशय लोकप्रिय एम्पलीफायर डिव्हाइस होते आता मी येथे अनेक डिझाईन्समध्ये वापरल्या गेलेल्या वास्तविक एमओएस ट्रान्झिस्टरची सिम्युलेटेड ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्स दर्शवितो आणि आपण पाहू शकता की आम्ही वापरत असलेल्या गोष्टींचे हे अनुसरण करते हा अगदी स्क्वेअर लॉ नसतो म्हणून इतर सर्व गोष्टींप्रमाणे अप्रॉक्सिमेंट मॉडेल असतील जे आम्हाला कोणतीही गणना करण्यास मदत करतात आणि तेथे अधिक तपशीलवार मॉडेल्स असतील जी आपल्याला अप्रॉक्सिमेंट मॉडेलपासून सर्व प्रकारचे विचलन दर्शवतील अप्रॉक्सिमेंट मॉडेल स्क्वेअर लॉ आहे हा अगदी स्क्वेअर लॉ नाही परंतु आपण गुणात्मकपणे साम्य ट्रायड रिजन सॅच्युरेशन रिजन आणि VGS सह करंटमधील वाढ पाहू शकता हे येथे लेबल केलेले नाही परंतु आपण पाहू शकता की काही छोट्या चरणांमध्ये VGS शून्यापासून 1 5 व्होल्ट पर्यंत भिन्न आहे आता येथे आपल्याकडे आणखी एक डिव्हाइस आहे जे एनपीएन ट्रान्झिस्टर म्हणून ओळखले जाते ज्याबद्दल आपण नंतर या कोर्समध्ये चर्चा करू हा प्रकार सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर होता जो व्हॅक्यूम ट्यूब नंतर आला होता त्याने व्हॅक्यूम ट्यूब विस्थापित केले आणि बर्याच अनुप्रयोगांसाठी एमओएस ट्रान्झिस्टरद्वारे स्वतःच विस्थापित झाले हे अद्याप वापरले जात आहेत परंतु एमओएस अधिक लोकप्रिय आहे तर यात तीन टर्मिनल कलेक्टर बेस आणि एमिटर आहेत जे अनुक्रमे ड्रेन गेट आणि सोर्सशी संबंधित आहेत आणि आपण पाहू शकता की कॅरॅक्टरिस्टिक्स एकसारखे आहेत तेथे कॅरॅक्टरिस्टिक्सचा एक भाग आहे जेथे मी Iout विरुद्ध Vout खूपच फ्लॅट आहे याचा अर्थ या भागात ऍम्प्लिफायर बायस असणे आवश्यक आहे आपण हे देखील पाहू शकता की ट्रायडशी संबंधित रिजन फारच लहान आहे एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये ट्रायओड रिजन बर्यापैकी उपयुक्त आहे असे दिसून येते की बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर जसे की हे अजिबात उपयुक्त नाही आणि हे व्यावसायिकपणे उपलब्ध एमओएस ट्रान्झिस्टर आणि त्याची कॅरॅक्टरिस्टिक्स दर्शवते हे ID विरुद्ध VDS आहे आणि आपण पाहू शकता की हे आम्ही वर्णन केलेल्या विशिष्ट प्रकारचे कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत आणि हा अगदी स्क्वेअर लॉ नाही कारण गेट व्होल्टेजमध्ये समान वाढीसाठी ड्रेन करंटमधील वाढ वेगाने वाढत नाही परंतु ते त्यास गुणात्मकतेने पालन करते आणि हे एकाच प्रकारच्या ट्रान्झिस्टरसाठी Iout विरुद्ध Vin म्हणजे ID विरूद्ध VGS दर्शविते आणि आपण पाहू शकता की हे या स्क्वेअर लॉच्या कॅरॅक्टरिस्टिक्सचे अनुसरण करते आणि येथे देखील जे दर्शविलेले आहे ते भिन्न तापमानातील कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत यापूर्वी मी नमूद केले होते की या सर्व गोष्टींचे कॅरॅक्टरिस्टिक्स तापमानासह बदलतात आणि आपण येथे पाहू शकता की थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि करंट फॅक्टर दोन्ही तापमानासह बदलत आहेत हे आपण पाहू शकता आता आपण कार्य करीत असलेल्या काही भविष्य साधनांवर जाऊया हे अद्याप प्रयोगशाळेच्या स्टेजमध्ये आहेत आपण या ट्रान्झिस्टरचा वापर करणारे इंटिग्रेटेड सर्किट खरेदी करू शकत नाही परंतु लोक ट्रान्झिस्टर बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या इतर साहित्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून आधी असलेल्या काही ट्रान्झिस्टरपेक्षा अधिक चांगले ट्रान्झिस्टर होईल तर हे काही ट्रान्झिस्टर आहे मी त्यासाठी एमओएस सिम्बॉल वापरणार आहे आणि पुन्हा मी दर्शविलेले ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत आपण कदाचित ग्राफीन नावाच्या सामग्रीबद्दल ऐकले असेल ते सर्व प्रकारच्या कारणास्तव बातमीमध्ये दिसते आणि येथे लोकांनी ग्राफीनचा वापर करून ट्रान्झिस्टर बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण पाहू शकता की अशा कॅरॅक्टरिस्टिक्सचे काही भाग येथे लाल कर्व सारखे फ्लॅट दिसतात आणि हे तपकिरी रंग फारसे फ्लॅट होत नाहीत म्हणूनच लोकांचे लक्ष्य हे फ्लॅट रिजन असलेले डिव्हाइस डिझाइन करण्यासाठी लागले आहे म्हणजे आपण चांगले एम्प्लीफायर्स बनवू शकता परंतु आपल्याकडे हा फ्लॅट रिजन नसला तरीही आपण ते एम्पलीफायर म्हणून वापरू शकता हे एक गरीब एम्पलीफायर असेल आपल्याला कमी गेन मिळेल परंतु ट्रॉओडप्रमाणेच आपण ते शक्यतो वापरू शकता आणि आपण पाहू शकता की करंट आणि व्होल्टेज आपल्याला एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये काय मिळतात यासारखेच आहेत आणि हे ते चित्र आहे जे मी वेबवरून निवडले आहे आणि आपण गुगलवर जाऊन ऑरगॅनिक ट्रान्झिस्टर शोधू शकता सर्व तपशीलांची चिंता करू नका येथे बर्याच कर्व आहेत परंतु आपण पाहू शकता की यात यासारखे कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत आपण पाहू शकता ते शून्यापासून सुरू होते आणि वर जाऊन नंतर एक प्रकारचे फ्लॅट होते आणि येथे ते विचित्र मार्गाने वर चढते परंतु ते पुन्हा फ्लॅट होते तर मूलत आपण बनवलेल्या कोणत्याही ट्रान्झिस्टरमध्ये अशा प्रकारचे कॅरॅक्टरिस्टिक्स असणे आवश्यक आहे ज्याकडे लोक लक्ष्य करीत आहेत आणि जर आपण त्यास एम्पलीफायर म्हणून वापरू इच्छित असाल तर स्पष्टपणे आपण यासारख्या फ्लॅट रिजनमध्ये तो बायस करणे आवश्यक आहे आणि येथे ट्रान्झिस्टरचा आणखी एक प्रकार आहे जो टीएफटी ट्रान्झिस्टर म्हणून ओळखला जातो पुन्हा हे वेब शोधातून प्राप्त झाले आपण पाहू शकता की यात हे रिजन आहेत जिथे VDS बरोबर I चे भरीव फरक आहेत आणि हे रिजन जेथे कर्व फ्लॅट होतात सर्वत्र मी काय दर्शवित आहे ती ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत आणि आपणास हे लक्षात येते की ही महत्त्वपूर्ण बाब आहे आपल्याकडे त्यामध्ये फ्लॅट रिजन असल्यास आपण खूप चांगले एम्पलीफायर तयार करू शकता आपणास ID विरुद्ध VDS व ID विरुद्ध VDS कॅरॅक्टरिस्टिक्सचे दोन्ही भाग पाहणे आवश्यक आहे आणि ID विरुद्ध VDS मध्ये खूप स्लोप असणे आवश्यक आहे आणि ID विरुद्ध VDS शक्य तितके फ्लॅट असणे आवश्यक आहे आणि फक्त मनोरंजनासाठी मी व्हॅक्यूम ट्यूब एम्पलीफायरचे उदाहरणात दाखवित आहे यात पेंटोड वापरण्यात आले आहे तर आता मी तुमचा जास्त गोंधळ करू इच्छित नाही म्हणून केवळ याकडे आणि त्या इलेक्ट्रोडकडे दुर्लक्ष करा मी आधी सांगितल्याप्रमाणे हे फक्त पुरवठा व्होल्टेजशी जोडलेले आहे आणि हे ग्राउंडला जोडलेले आहे आपण त्या दोघांना वगळल्यास उर्वरित तीन टर्मिनल ड्रेन गेट आणि सोर्स एमओएस ट्रान्झिस्टरशी संबंधित आहेत आणि हे ईडीएनच्या काही सर्किट फॉर्ममधून घेतले गेले आहे आणि असे म्हणतात की क्वेसेन्ट करंट पाच मिलीअम्प्स आहे तर मूलत याचा अर्थ असा आहे की ऑपरेटिंग पॉईंटवर पाच मिलीअम्प्स येथे ड्रेनमध्ये किंवा प्लेटमध्ये वाहतात आणि ते सोर्स किंवा कॅथोडमधून बाहेर पडत आहेत तर मी हे अंदाजे पाचशे ओम करीन आणि असे म्हणेन की जर पाच मिलीअम्प्स पाचशे ओममधून जात असेल तर सोर्स दोन पॉईंट पाच व्होल्टवर आहे आणि आशा आहे की आपण ही रचना ओळखण्यास सक्षम असाल हे आम्ही चर्चा केलेल्या सर्किटपैकी एक आहे हे एक सर्किट आहे जिथे आपल्याकडे नक्कीच ड्रेन बायस रेसिस्टर आहे जो याच्याशी संबंधित आहे आणि आपल्याला सोर्स टर्मिनलवरील करंट सोर्सशी बायस करायला आवडेल परंतु करंट सोर्स इम्प्लिमेंट करणे अवघड आहे त्याऐवजी आपल्याला रेझिस्टर ठेवणे हेच ठीक आहे ट्रान्झिस्टरच्या सोर्सच्या करंट सोर्ससाठी उभे असलेल्या सोर्समध्ये रेजिस्टन्स असलेले हे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे तर हा सोर्स फीडबॅक बायस आणि तो येथे वापरला जातो आणि आपण पाहू शकता की सोर्स टर्मिनलपासून ग्राउंडपर्यंत किंवा कॅथोड ते ग्राउंडपर्यंत एक मोठा कॅपेसिटर आहे तर जर आपल्याला हे आठवत असेल तर आपल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसाठी आम्ही हेच केले मी या एम्पलीफायरमध्ये जाण्याचे कारण असे आहे की आपण हे विशिष्ट एम्पलीफायर आता पाहू शकता परंतु काही ऑडिओ उत्साही अद्याप त्यांचा वापर करतात हे पूर्णपणे अप्रचलित आहे परंतु आपण यासारखे सर्किट पाहिल्यास किंवा भविष्यातील डिव्हाइसवरून आपण गोंधळ करू नये किंवा आपल्याला भविष्यात डिव्हाइस दिले असल्यास आपण एम्प्लीफायर डिझाइन करण्यासाठी समान तत्त्वे वापरण्यास सक्षम असाल आणि तुम्ही आऊटपुट बाजू देखील पाहू शकता हे समजत आहे की आऊटपुट घेण्यासाठी एसी कपलिंग लागेल हे C2 आहे आणि हे काही 1 नॅनो फॅरड डिव्हाइस आहे आणि जेव्हा आम्ही यास बायस करतो तेव्हा आम्ही व्होल्टेज डिव्हायडर वापरुन मॉस्फेट गेटचे बायस करतो येथे आपण पाहू शकता की हे कॅपेसिटरशी संबंधित आहे हे केवळ संकेतांसाठी संबंधित आहे म्हणूनच क्वेसेन्ट कंडिशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूबचे गेट किंवा व्हॅक्यूम ट्यूबचे ग्रीड शून्यशी जोडलेले आहे आता लक्षात ठेवा ते शून्यावर जोडलेले आहे परंतु सोर्स किंवा कॅथोड दोन पॉईंट पाच व्होल्टवर आहे तर हे 2 5 व्होल्टच्या क्वेसेन्ट VGS सह कार्य करीत आहे आणि ते योग्य आहे एमओएस ट्रान्झिस्टरच्या बाबतीत मी ज्या प्रकाराचे वर्णन केले आहे त्यावेळेस तुम्हाला एक पॉजिटीव्ह गेट सोर्स व्होल्टेजची आवश्यकता आहे तर व्हॅक्यूम ट्यूबच्या बाबतीत या प्रकरणात तुम्हाला निगेटिव्ह गेट सोर्स व्होल्टेज आवश्यक आहे तर ते फक्त ग्राउंडशी जोडलेले आहे आपण म्हणू नका व्होल्टेज डिव्हायडर ग्रिड टर्मिनलशी जोडलेले आहे आपल्याला फक्त रेझिस्टर ग्राउंडला जोडलेला दिसतो आणि आपण कॅपेसिटर C1 वापरुन सिग्नल कपल केले आता येथे आणखी एक अतिरिक्त माहिती आहे या रेझिस्टरला व्हेरिएबल बनवले हे माझ्या अंदाजानुसार ऑडिओ अप्लिकेशन आहे आणि हा व्हेरिएबल रेझिस्टर व्हॉल्यूम कंट्रोल किंवा गेन कंट्रोल देखील कार्य करतो आणि नक्कीच हा पुरवठा व्होल्टेज आम्ही पूर्वी वापरत असलेल्यापेक्षा खूपच जास्त आहे तो वन ट्वेन्टी व्होल्ट आहे तर मूलत हे काहीही नाही परंतु सोर्स फीडबॅक बायस असलेले कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि सोर्स टर्मिनलवरील करंट सोर्स रेझिस्टरद्वारे बदलले गेले तर या आणि एमओएस एम्पलीफायरमधील एकमात्र फरक ऑपरेटिंग पॉईंट आहे आम्हाला व्हॅक्यूम ट्यूबसाठी बर्याच दहापट व्होल्ट्समध्ये निगेटिव्ह VGS आणि VDS आवश्यक आहेत तर आपल्या सर्किटमध्ये आमच्याकडे काही व्होल्टचे कपल VGS आणि काही अधिक व्होल्ट VDS आहेत म्हणूनच ह्या धड्यात अधिक सामान्य गोष्टींचा आपण पाठपुरावा केला आहे आणि खरं तर आपण इंटरनेटवर जाऊन इतर साधने वापरुन एम्पलीफायर शोधू शकता जरी वर्गातील त्या विशिष्ट डिव्हाइसबद्दल आम्ही चर्चा केली नसेल तरीही आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरशी संबंधित असल्यास ऍम्प्लिफायर टोपोलॉजीज समजण्यास सक्षम असावे म्हणून आम्ही जाताना इतर प्रकारच्या ऍम्प्लिफायरवर देखील चर्चा करू